या आधी आपण पाहिले आहे की पॉवर एम्प्लिफिकेशन किंवा पॉवर गेन करण्यासाठी आपल्याकडे नॉनलिनियर सर्किट असणे आवश्यक आहे आणि आपल्याला अतिरिक्त स्त्रोताची देखील आवश्यकता आहे कारण प्रत्येक घटक पॅसिव आहे आपल्याकडे फक्त एकच स्रोत आहे जो सिग्नल उर्जा वितरीत करतो तर पुढे बाहेर येणारी उर्जा ही इनपुट सिग्नल ऊर्जा पेक्षा लहान असेल तर आपल्याकडे एक नॉनलिनियर डिव्हाइस तसेच दोन स्रोत असणे आवश्यक आहे एक स्त्रोत आहे जो इच्छित सिग्नल देतो आणि दुसरा म्हणजे विद्युत पुरवठा देतो म्हणजे सामान्यत डीसी स्त्रोत असतो आणि असं असलं तरी डीसी स्त्रोताकडून घेतलेली काही शक्ती सिग्नलच्या रूपात उपयुक्त स्वरूपात रूपांतरित होईल तर अशाप्रकारे आपल्याला पॉवर गेन मिळतो आता आपण एम्प्लिफायर डिव्हाइसवर चर्चा करण्यापूर्वी नॉनलिनियर सर्किट्सचे विश्लेषण कसे करावे हे शिकले पाहिजे कारण बेसिक सर्किट क्लासेसमध्ये हे शिकवले जात नाही तर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ आणि नॉनलिनियर सर्किट्सचे विश्लेषण लिनियर सर्किट्सइतके सोपे नाही परंतु पण काही अंदाज लावू शकतो आणि नॉनलिनियर सर्किट्सचे विश्लेषण करण्यामध्ये थोडी प्रगती करू शकतो आता अखेरीस आपल्याला दोन पोर्ट एलिमेंट्स हवे आहेत म्हणजेच जेथे आपण एका बाजूने इनपुट देऊ शकतो आणि दुसर्या बाजूने आऊटपुट घेऊ शकतो परंतु आपण अद्याप नॉनलिनियर सर्किटशी परिचित नसल्यामुळे आपण प्रथम एक पोर्ट नॉनलिनियर सर्किट विचारात घेऊ आणि नंतर दोन पोर्ट नॉनलिनियर सर्किट पाहू परंतु नॉनलिनियर वन पोर्टसह दर्शविलेल्या विश्लेषणाची सामान्य पद्धत नॉनलिनियर दोन पोर्टवर देखील लागू होते आता मी यासारख्या सामान्य नॉनलिनियर पोर्ट असे दाखवेल जर त्याचे व्होल्टेज V असेल तर त्यात काही विशिष्ट करंट I असेल करंट I आणि व्होल्टेज V चे संबंध आहेत येथे f नॉनलिनियर असेल नक्कीच रेझिस्टरच्या बाबतीत जे पॅसिव आहेत करंट I हा G गुणिले V इतका आहे येथे G म्हणजे कंडक्टन्स आहे तर सिंगल नंबर कंडक्टन्स म्हणजे रेझिस्टरचे वर्णन करतो आणि जर नॉनलिनियर एलिमेंट असेल तर f नॉनलिनियर एलिमेंटचे वर्णन करतो आता अर्थातच आपण सर्वसाधारण नॉनलिनियर एलिमेंट विषयी बोलू शकतो परंतु डायोड म्हणजे बहुतेक वेळा वापरल्या जाणार्या वन पोर्ट नॉनलिनियर एलिमेंट विषयी जाणून घेणे उपयुक्त ठरेल तर जर या डायोडमधील व्होल्टेज VD असेल तर त्याद्वारे वाहणारा करंट ID हा काही नॉनलिनियर फंक्शनद्वारे दिला जाईल मी हे एका क्षणात दर्शवणार आहे परंतु एक गोष्ट मला दाखवायची आहे ती म्हणजे डायोडचे सिम्बॉल या सारख्या चिन्हाद्वारे दिले जाते आणि ते असिमेट्रीकल आहे तर ही बाजू एनोड किंवा प्लस टर्मिनल म्हणून ओळखली जाते आणि ती बाजू कॅथोड आहे आणि वैशिष्ट्यीकरणाचे वर्णन करताना या VD ची व्याख्या एनोड पॉझिटिव्ह असताना केली जाते आणि ID ची व्याख्या करंट एनोडमध्ये जाताना केली जाते हे नेहमीचे पॅसिव साईंन कन्व्हेन्शन आहे तर या पोलारिटीसह हा ID IS असा असेल आता या IS ला सॅचुरेशन करंट असे म्हणतात ही डायोडची काही वैशिष्ट्ये आहेत हे रेझिस्टरच्या कंडक्टन्ससारखेच आहे तर आपल्याकडे भिन्न कंडक्टन्स असलेले रेझिस्टर असू शकतात तसेच आपल्याकडे भिन्न सॅचुरेशन करंट असलेले डायोड असू शकतात आणि सॅचुरेशन करंट मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात जसे आपल्याकडे वन ओहम रेझिस्टर किंवा एक मेगा ओहम रेझिस्टर असू शकतो परंतु मी तुम्हाला काही मूल्य देतो ज्यावरून आपल्याला आढळेल की ही एक 10 15 A इतकी छोटी संख्या असेल आणि येथे आणखी Vt हा एक कॉन्स्टंट आहे आणि ही खरोखर डायोडची एक वैशिष्ट नाही परंतु तो एक मूलभूत कॉन्स्टंट आहे आणि तो kTq द्वारे दिला जातो येथे k बोल्टझ्मनचा कॉन्स्टंट आहे आपण यास परिचित असाल आणि T म्हणजे एबसोलुट तापमान आणि q हे इलेक्ट्रॉन चार्ज आहे आणि kTq ही संख्या थर्मल व्होल्टेज म्हणून ओळखला जातो हे निश्चितपणे त्यास व्होल्टचे परिमाण आहेत आणि आपण पाहिले आहे की येथे परिमाण संतुलित करण्यासाठी ते तसे असलेच पाहिजे कारण VD व्होल्टमध्ये आहे Vt देखील व्होल्टमध्ये असणे आवश्यक आहे की या घातांकासाठी डायमेन्शन नाहीत आता अर्थातच हे एबसोलुट तापमानाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि रूम टेंपरेचर असताना Vt हा kTq इतका आहे आणि जे 25 9 mv इतके आहे आणि आपण त्याला 25 mv असे म्हणू तर ही संख्या लक्षात ठेवण्यासारखी आहे थर्मल टेंपरेचरवर Vt व्होल्टेज 25 mv आहे तर कधीकधी ते अंदाजे 26 केले जाते किंवा कधीकधी आपण 25 9 वापरतो परंतु 25mv हे चांगले आहे तर आता हे कॅरेक्टरीस्टिक कसे दिसते ते पाहूया कुठल्याही घटकाप्रमाणे आपण ID vs VD देखील ग्राफिक पद्धतीने दर्शवू शकतो आणि आपण म्हटले की ID म्हणजे IS हे काही नॉनलिनियर कर्व आहे परंतु आपण तो कसा असतो ते पाहू शकतो तर सर्व प्रथम जेव्हा VD खूप निगेटिव असेल तर VDVt ही मोठी निगेटिवसंख्या असते मोठ्या निगेटिव संख्येचे एक्सपोनेन्शियल हे शून्याच्या खूप जवळ आहे नक्कीच हे कधीही शून्य होणार नाही परंतु ते अगदी लहान असेल तर या कंसात आपल्याकडे फक्त 1 असेल जेव्हा VD ची किंमत VD ही Vt पेक्षा मोठी असेल तेव्हा ID हा IS इतका असेल तर मला येथे असे म्हणायचे आहे की VD हा मोठा आणि निगेटिव असेल म्हणजे जेव्हा VD हा मोठा आणि निगेटिव असेल तेव्हा ID जवळपास IS इतका असेल जेव्हा VD हा निगेटिव असेल तेव्हा या क्षेत्राला रिव्हर्स बायस म्हटले जाते येथे करंट जवळजवळ स्थिर असेल आणि तो IS असेल आणि हेच म्हणजे स्टॅच्यूरेशन करंट किंवा रिव्हर्स स्टॅच्यूरेशन करंट असे म्हणतात आता जेव्हा VD हा शून्य असेल तेव्हा ही संख्या एक असेल आणि ID शून्याच्या बरोबर असेल म्हणजेच VD शून्य असेल तेव्हा ही ID शून्य होईल आणि जसा VD पॉझिटिव्ह होईल हा एक्सपोनेन्शियल कर्व VD सोबत वेगाने वाढतो आणि करंट इथे दाखवल्याप्रमाणे इतकाच वाढतो म्हणून हा भाग जिथे VD शून्यापेक्षा जास्त आहे तेथे करंट वाहू शकतो आणि याला फॉरवर्ड बायस म्हणून ओळखले जाते आणि जेव्हा VD शून्यापेक्षा कमी होईल तेव्हा करंट खूप कमी असेल आपण पाहिले आहे की मी तुम्हाला IS ची टिपिकल किंमत 10 15 A इतकी दिली आहे जी खूपच लहान आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची बाब म्हणजे जेव्हा VD शून्यापेक्षा जास्त असेल तेव्हा करंट VD 0 असताना असणाऱ्या करंटपेक्षा कितीतरी जास्त असेल म्हणून जेव्हा आपण लहान आणि मोठे करंट असे म्हणतो तेव्हा आपण त्यास एखाद्या गोष्टीशी संबंधित केले पाहिजे म्हणजे काय तर रिव्हर्स बायस करंट्स फॉरवर्ड बायस करंट्सपेक्षा खूपच लहान असतात यांना रिव्हर्स बायस म्हणून ओळखले जाते आणि VD जेव्हा 0 असेल तेव्हा ID 0 च्या बरोबरीचा असेल वास्तविकतेत ही अशी अट आहे जी पॅसिविटीसाठी आवश्यक आहे आपल्याला नक्कीच माहित आहे की रजिस्टरची कॅरेक्टरीस्टिक ही ओरिजिनमधून जाणारी एक सरळ रेष असेल आणि त्यास कंडक्टन्सचाकिंवा रेझिस्टन्सच्या रिसिप्रोकलचा उतार असेल आणि तो पॅसिव आहे आता आपल्याला हे आपल्या बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट कोर्समधून माहित असणे आवश्यक आहे एखाद्या पोर्टची किंवा दोन टर्मिनल घटकाची ID कॅरेक्टरीस्टिक पहिल्या किंवा तिसर्या क्वाड्रंटमध्ये असल्यास तिथे पॉवर डेसिपेशन होणार आहे कारण v पॉझिटिव आहे येथे पहिल्या क्वाड्रंटमध्ये v आणि i दोन्ही पॉझिटिव आहेत तिसर्या क्वाड्रंटमध्ये v आणि i दोन्ही निगेटिव आहेत तर या दोन्हीमध्ये पॉवर डेसिपेशन होणार आहे या दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट्समध्ये v गुणिले i निगेटिव होईल आणि घटक पॉवर निर्माण करेल तर आपल्याकडे पॅसिव घटक असल्यास त्याच्या कॅरेक्टरीस्टिकचा कोणताही भाग दुसर्या किंवा चौथ्या क्वाड्रंटमध्ये असू शकत नाही तर पॅसिव घटक म्हणजे केवळ प्रथम आणि तृतीय क्वाड्रंटमध्ये कॅरेक्टरीस्टिक असेल आणि अर्थातच हे सूचित करते की ओरिजिनमधून पुढे जावे लागेल तर आता हे एका डायोडसाठी आहे आणि सारांशात डायोडला रिव्हर्स बायस एक करंट खूप कमी असतो म्हणजे जेव्हा डायोड व्होल्टेज शून्यापेक्षा लहान असतो आणि लक्षात घ्या की डायोड व्होल्टेज विशिष्ट पोलारिटीसह दिले जाते आणि डायोडचे चिन्ह असिमेट्रीकल आहे तर कृपया फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस शोधताना लक्षात ठेवा आणि जेव्हा तो फॉरवर्ड बायसमध्ये असतो तेव्हा त्यात करंट असू शकतात आता अर्थातच सर्वसाधारणपणे नॉनलिनियर एलिमेंटमध्ये अनियंत्रित कॅरेक्टरीस्टिक असू शकतात परंतु जर ते एक पॅसिव नॉनलिनियर एलिमेंट असेल तर त्याच्याकॅरेक्टरीस्टिक ओरिजिनमधून जातील आणि केवळ पहिल्या आणि तिसर्या क्वाड्रंटमध्ये असतील ती काहीही असू शकते काही f इत्यादी तर हे केवळ दोन टर्मिनल नॉनलिनियर एलिमेंट्सची ओळख आहे आणि आपण हे कॅरेक्टरीस्टिक पाहिले आहे आपण त्याचे वर्णन एखाद्या इक्वेशनसह करू शकतो किंवा ग्राफ बनवू शकतो